ऑसिलोस्कोप- II स्वागत आहे आणि आपण ऑसिलोस्कोप चा अभ्यास करीत आहोत म्हणून आपल्या शेवटच्या वर्गात मी एक कॅथोड रे ट्यूब ऑसिलोस्कोप कसे कार्य करते हे दाखवायचा प्रयत्न केला त्याची बांधणी आणि कार्य तत्त्व बद्दल आपण बोललो तर मी पटकन उजळणी करतो ते इलेक्ट्रॉन गन सह निर्वात केलेली काचेची नळी आहे ही मुळात ही एक कॅथोड रे ट्यूब आहे हा कॅथोड आहे जो इलेक्ट्रॉन उत्सर्जित करतो मी जास्त तपशीलात जात नाही तर इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात मग आपल्याकडे त्यांना केंद्रित करण्याची काही व्यवस्था असते ज्यामुळे त्याचा अरुंद झोत इत्यादि बनतो आणि नंतर हे प्लेट्सच्या दोन संचाच्या मधून जाते एकाला आपण वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट म्हणतो आणि दुसरे म्हणजे हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट ठीक आहे आता या दोन आणि या दोन प्लेट्स दरम्यान आपण थोडा व्होल्टेज लावू शकता म्हणूनच इलेक्ट्रॉनचा झोत पॉझिटिव्ह प्लेट्सकडे आकर्षित होईल आणि सरळ जाऊन मध्यभागी आपटण्याऐवजी जेव्हा तो दुसर्या एखाद्या बिंदूवर आपटेल जेव्हा तो आपटेल तेव्हा इथे उज्ज्वल बिंदू तयार होईल आणि जर आपण येथे आणि येथे हे दोन व्होल्टेजेस बदलत असाल तर तो बिंदु या पडद्यावर सतत हलेल आणि ती साइन वेव्ह सारख्या पॅटर्न तयार करू शकेल मागील वर्गात आपण एक विशिष्ट उदाहरण घेतले आहे जेथे आपण हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट ला हा रॅम्प सिग्नल लागू करतो वर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट ला साइन वेव्ह लावतो आणि म्हणूनच आपण पाहिले की बिंदु अशा प्रकारे साइन वेव्ह च्या स्वरुपात फिरत असतो आणि ही साइन वेव्ह जी आपल्या समोर दिसते ती अशी कार्य करते आणि म्हणूनच आता आपण मोजायचे असल्यास किंवा इतर कोणतेही वेव्हफॉर्म पहायचे असल्यास ठीक आहे तर मुळात जी वेव्हफॉर्म आपण पाहू इच्छित आहे ती येथे उभ्या प्लेटवर लागू करावी तर इथेच आपण वेव्हफॉर्म लागू कराल ज्यास आपण ठीक पाहू इच्छित आहात आणि त्याआधी आपल्याकडे अॅम्प्लीफायर किंवा अटेन्युएटर्स असू शकतात आणि आपण बर्याच अॅम्प्लीफायर सर्किटचा अभ्यास केला आहे तर या व्होल्टेज ची अॅम्प्लीट्यूड किंवा अॅम्प्लीफिकेशन बदलून आपण या वेव्हची उंची किंवा अॅम्प्लीट्यूड बदलू शकतो या ठिकाणी या व्होल्टेज चा लावण्यापूर्वी आपण अॅम्प्लीफायर घेवून त्यास मोठे किंवा लहान बनवू शकतो तर ते सोपे आहे परंतु एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे हा सिग्नल हा रॅम्प सिग्नल आहे ज्याला टाइम बेस सिग्नल देखील म्हटले जाते हा पॅटर्न प्रदर्शित करण्यासाठी हे महत्वाचे आहे कारण मूलत हे बिंदुला डावीकडून उजवीकडे परत डावीकडे पुन्हा डावीकडून उजवीकडे परत डावीकडे हलवते ठीक आहे तर हे खूप महत्वाचे आहे तर चांगले दृश्य येण्यासाठी रॅम्प सिग्नल किंवा टाइम बेस ला इनपुट व्होल्टेज किंवा वेव्हफॉर्म च्या फ्रिक्वेन्सी सोबत समक्रमित करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ समजा मी त्याच टाइम बेस सिग्नल ला घेऊ शकतो समजा हा वेळेवर आधारित सिग्नल आहे ही 0 पातळी आहे आणि समजा की पूर्वी माझ्याकडे साइन वेव्ह होती जी या प्रकारची होती तर या टाइम बेस सिग्नल च्या एका कालावधीत ते एक सायकल पूर्ण करीत असे परंतु समजा त्याऐवजी माझ्याकडे आणखी एक सिग्नल साइन वेव्ह आहे जी या कालावधीत 2 सायकल पूर्ण करते तर माझे दृश्य कसे असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही यावर विचार करा जर हा माझा इनपुट सिग्नल आहे जो आडव्या प्लेटवर लावला आहे तर तुम्हाला माहित असेल की दृश्य नक्कीच असेच असेल आपणास माहित आहे की आपण अत्यंत डावीकडून प्रारंभ करतो आणि मग येथून येथून उजवीकडे जातो आपण त्याला t0 t1 म्हणतो किंवा त्याला t2 आणि हा बिंदू t1 मध्यम बिंदू म्हणतो मग डावीकडून उजवीकडे जाताना आपण खाली खाली जाऊ तर अगदी एकदम डाव्या बाजूवरुन प्रथम आपण येथे खाली जाऊ 0 वर हे t1 आहे आणि नंतर आपण उजवीकडे जाणे सुरू ठेवू परंतु आणखी 1 सायकल खाली आणि 0 वर आणि 0 खाली हा पॅटर्न आपल्याला दिसेल आपण पडद्यावर उजवीकडे दोन सायकल पाहु तर आता समजा दुसरे उदाहरण घेऊ समजा इनपुट टाइम बेस हा एक कालावधी दुसरा कालावधी सारखा आहे ठीक आहे हे 0 रेखा 0 व्होल्टेज रेखा टाइम अक्ष आहे आणि समजा की इनपुट सिग्नल या फ्रिक्वेन्सी सह समक्रमित केला जात नाही पहा आपल्याकडे काय आहे येथे जे इनपुट सिग्नल आहे त्याने येथे अर्धी सायकल पूर्ण केली नंतर पाव सायकल नंतर दुसरी पाव सायकल आणि नंतर येथे अर्धी सायकल तर आपल्याकडे 1 2 3 अर्ध्या सायकल आहेत तर आपल्याकडे 3 अर्ध्या सायकल आहेत पहा 3 अर्ध्या सायकल म्हणजे इनपुट चे 3 5 सायकल हे २ सायकल च्या बरोबरीचे आहे हे 1 आणि अर्धा आहे आणि हे 2 2 सायकल रॅम्प चे आहे तर प्रदर्शन कसे होईल माझे उत्तर पाहू नका त्यापूर्वी स्वत विचार करा नंतर माझे उत्तर बरोबर तपासून पहा तर विचार करा कृपया हा डिव्हिजन सह पडदा असू द्या आता असे म्हणा की आपण येथे काही बिंदू चिन्हांकित करीत आहोत आता t0 किंवा t1 t2 t3 t4 t5 t6 सर्व कोपर्यावरील बिंदु 0 ला छेद देणारे सर्व बिंदु मी दर्शवितो आता t0 ला आपण पहाल की आपण अगदी डावीकडे आहोत तर समजा आपण येथे आहोत आणि उंची 0 आहे तर येथे असेल तर जसजशी वेळ t1 वर जाईल आपण त्या मध्यभागी राहू या अक्षावर कुठेतरी येथे असाल आणि आपल्याला जी उंची दिसेल ती एवढी आहे ठीक आहे तर आपण बरेच काही करू तर हा भाग येथे असेल आणि क्षमस्व यापेक्षा जास्त नाही मी चूक केली आहे हे ठीक आहे कदाचित हे एवढं आहे तर हे ठीक आहे आणि नंतर t2 वर 0 ला परत येऊ तर t2 येथे कुठेतरी असेल तर x ची स्थिती येथे कुठेतरी असेल पुर्णपणे इथे नाही तर नंतर t2 वर हा पॅटर्न असेल आणि नंतर आपण अजून खाली जाऊ तर हे 0 असेल t3 असेल जेव्हा आपण अत्यंत प्रकाशात असतो परंतु उंची निगेटिव्ह असते तर t0 बिंदू येथे कुठेतरी आहे जेव्हा आपण x अक्षावर मध्यभागी असतो हे t1 आहे तर तो बिंदू येथे कुठेतरी असेल आणि हा t2 आहे हा t3 t2 t3 आहे तर आपल्याकडे असे दिसते की हे ठीक आहे आणि त्यानंतर t3 नंतर काय होईल आपण त्वरित डावीकडे परत येऊ परंतु उंची अजूनही निगेटिव्ह असेल त्यामुळे येथून लगेच परत येऊ हीच वेळ t3 आहे तर आपण येथे आहोत आणि मग पुन्हा डावीकडून उजवीकडे वळायला सुरवात करू आणि नंतर आपण हळू हळू 0 ला पार करू t4 ला त्यानंतर अर्धी सायकल अशाप्रकारे ठीक आहे तर हा बिंदू t4 आहे हा t5 बिंदू आहे जेव्हा x ची स्थिती मध्यभागी क्षैतिज खाली असते तर हा t5 आहे तर हा आलेख आपण या पडद्यावर पाहणार आहोत आणि हे घडले आहे कारण हे 2 योग्य प्रकारे समक्रमित केलेले नाहीत तर आपण साइन वेव्ह योग्यप्रकारे पाहू शकणार नाही येथे दीड सायकल प्रमाणे आणि दुसरी दीड 1 क्षमस्व हे अर्धी सायकल अधिक पाव सायकल अधिक पाव सायकल आणि अर्धी सायकल येथे आहे ठीक आहे आणि मग काय होईल ते आपण वाढवू या या नंतर काय होते ते पाहू पहा हे रॅम्प सिग्नल च्या पुढील 2 सायकल आहेत आणि इनपुट सिग्नल अर्धी सायकल पाव सायकल आणखी एक पाव सायकल आणि दुसरी अर्धी सायकल पूर्ण करेल ठीक आहे यानंतर या मुद्यावर मला आणखी विचार करण्याची गरज नाही कारण आपल्याला माहिती आहे की या बिंदूनंतर परिस्थिती या या सारखीच असेल परंतु त्यापूर्वी आपण येथे काय पहाल ते पाहूया तर तुम्ही अत्यंत डावीकडून प्रारंभ करा 1 अर्धी सायकल आणि एक चतुर्थांश तर खाली जा कदाचित माझे रेखाचित्र आणि स्केल ई अचूक नसेल परंतु साधारणपणे हे असे दिसेल आणि मग पुन्हा x पासून प्रारंभ होईल डावीकडून येथून उजवीकडे आणि एकाचवेळी खाली यावे लागेल आणि वर जाऊ तर आपण येथून प्रारंभ करू ठीक आहे तर मी असा अंदाज लावतो मी यापूर्वीही चूक केली तर हा आधीचा मार्ग मी वेगळ्या रंगात बनवतो तर हा भाग योग्य आहे हा हा भाग आहे आणि मग हा भाग मला वेगळा रंग वापरतो जो येथे उच्च y अक्षाच्या उच्च मूल्यापासून सुरू होईल आणि आपण प्रथम खाली जाऊ आणि नंतर अर्धी सायकल आहे ठीक आहे तर हा संपूर्ण पॅटर्न असेल जरी मी हे वेगवेगळ्या रंगांनी रेखाटले आहे परंतु आपण एका ऑसीलोस्कोपवर भिन्न रंगांसह पाहू शकणार नाही सर्व काही समान रंगाचे असेल ठीक आहे रॅम्प आणि इनपुट साइन वेव्ह दरम्यान अयोग्य सिंक्रोनाइझेशनमुळे असे झाले तर अशाप्रकारे आपण इनपुट च्या भिन्न फ्रिक्वेन्सी आणि या रॅम्प च्या भिन्न फ्रिक्वेन्सी साठी भिन्न पॅटर्न काढू शकता तर दोन महत्त्वाच्या गोष्टी तर सिंक्रोनाइझेशन महत्वाचे आहे आणि आपोआप सिंक्रोनाइझेशन आपोआप कसे प्राप्त होईल याबद्दल बोलण्यास आपल्याकडे वेळ नाही आपण पुस्तकांमधून याचा अभ्यास करू शकता आणि आपल्याला रस असल्यास मी नंतर अतिरिक्त व्हिडिओ बनवेल पण आपण रॅम्प सिग्नल कसा तयार करायचा त्याबद्दल थोडक्यात बोलू आपण रॅम्प तयार करण्याबद्दल नंतर थोडक्यात बोलू कारण हा रॅम्प सिग्नल खूप महत्त्वाचा आहे आपण पाहिलं आहे की हा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वापरला जातो जसे की रॅम्प टाईप डिजिटल व्होल्टमीटर तिथे आपण रॅम्प सिग्नल पाहिले आहेत बरोबर त्यामुळे रॅम्प सिग्नल वेगवेगळ्या उपकरणांमध्ये वापरलेले आहेत हे आपण शिकलो आहे आपण लवकरच रॅम सिग्नल बद्दल थोडक्यात बोलू पण त्या अगोदर मी एक मनोरंजक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही बाहेरून सिग्नल लावला किंवा वेव्हफॉर्म लावली VH हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट ला आणि वर्टीकल डिफ्लेक्शन प्लेट ला काय होईल जर तुम्ही बाहेरून दोन व्होल्टेज लावले ठीक आहे तर आतापर्यंत आपण याबद्दल बोललो आपल्याला इथं Vv ल आपण बाहेरून व्होल्टेज लावू जो तुम्हाला पडद्यावर बघायचा आहे इथे आपण बाहेरून व्होल्टेज लाyला हवा आणि आडव्या प्लेट ला आपण टाईम बेस सिग्नल किंवा रॅम्प सिग्नल लावू हा रॅम्प VH ला जाईल आणि VV आपल्याला जी वेव्हफॉर्म बघायची आहे तिथून मिळेल आता ऑसिलोस्कोप मध्ये आपल्याकडे 2 वेव्हफॉर्म प्लेट च्या दोन संचाना लावण्याची व्यवस्था असते रॅम्प सिग्नल जो ऑसिलोस्कोप च्या आत मध्ये तयार झाला आहे आडव्या प्लेट ला लावण्याऐवजी आपण एक बाह्य सिग्नल या प्लेटला सुद्धा लावू शकतो आणि त्यानंतर आपल्याला पडद्यावर खूप सारे पॅटर्न दिसतील ज्यांना आपण लीसाजस आकृत्या म्हणतो त्यामुळे मूलतः आपण काय पाहतो आपल्याकडे हे दोन प्लेट्स चे संच आहेत तुम्हाला माहित आहे ही एक आणि ही आडवी एक त्यामधून इलेक्ट्रॉन जात आहेत आणि आपण इथे VV व्होल्टेज लावत आहोत मी त्याला Vy म्हणतो कारण हा व्होल्टेज इलेक्ट्रॉनच्या झोताला y उभ्या दिशेने परावर्तित करेल आणि यामध्ये आपल्याकडे एक व्होल्टेज आहे त्याला Vx म्हणा आणि यामधून इलेक्ट्रॉन झोत जात आहे आणि पडद्यावर धडकत आहे ठीक आहे तर ही व्यवस्था आहे बरोबर आणि हे ऑसिलोस्कोप चे बाजूचे दृश्य आहे आता Vy A sin Vx B sin आता तुम्ही मला सांगू शकता का हा बिंदू या पडद्यावर कसा हलेल समजा t0 ला उभी किंवा y स्थिती 0 असायला हवी आणि x स्थिती सुद्धा 0 असायला हवी t0 ला तुमच्याकडे दोन्ही x आणि y शून्य असतील याचा अर्थ हा बिंदू येथे मध्यभागी असेल आणि त्यानंतर जसा वेळ वाढत जाईल y स्थिती वाढेल आणि एक स्थिती सुद्धा वाढेल आणि तुम्ही पाहू शकता x स्थिती आणि y स्थिती एकमेकांवर अवलंबून असतील ठीक आहे यावेळेला समजा मी याला t0 म्हटले तर हे t1 असेल त्यामुळे t1 ला y स्थिती महत्तम असेल x स्थिती सुद्धा महत्तम असेल आपल्याकडे y स्थिती येथे असेल आणि ही उंची या वेव्हच्या अॅम्प्लीट्यूड A वर अवलंबून असेल आणि हे B वर अवलंबून असेल जे Vx चे अॅम्प्लीट्यूड आहे ठीक आहे हे Vx आहे आणि हे Vy आहे त्यामुळे इथपासून तिथपर्यंत अशाप्रकारे हे बिंदू दिसतील आणि त्यानंतर तुम्ही तपासून पाहू शकता ही उंची कमी होईल आणि x स्थितीमध्ये सुद्धा कमी होईल आणि शून्याला पोहोचेल त्यामुळे हा बिंदू अशा प्रकारे इथे परत येईल त्यानंतर y स्थिती निगेटिव्ह होईल x स्थिती सुद्धा निगेटिव्ह होईल आणि आपण अशा प्रकारे या बिंदूला पोहोचू त्यामुळे मी या बिंदू ना t2 t3 t4 म्हणतो तर हे होतं t0 t1 t2 आणि पुन्हा येथे t3 आहे आणि त्यानंतर t3 पासून t4 पर्यंत आपण पण परत जाऊ आणि उंची कमी होईल x स्थिती सुद्धा कमी होईल आपण अशा प्रकारे जाऊ त्यामुळे त्यानंतर पण अशाप्रकारे जाऊ परत येईल आणि याची पुनरावृत्ती होईल त्यामुळे आलेख आपण पडद्यावर पाहू शकतो बरोबर ठीक आहे आता पण एक दुसरे उदाहरण घेऊ जिथे समजा Vx तसाच आहे पण मी Vy ला cos ωt घेतो तर त्यानंतर हे बदलेल हे असं दिसेल जर तुम्ही A पासून सुरुवात केली तर पॅटर्न कसा दिसेल तर चला आपण पाहू हे कसे दिसेल समजा t0 आहे इथे t0 ला x हा 0 स्थितीत आहे पण y ची स्थिती A पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बिंदू t0 या वेळेला x हा कुठेतरी 0 स्थितीत असेल पण ऊंची पॉझिटिव्ह आहे त्यानंतर जसाजसा वेळ वाढत जाईल x वाढेल आणि y स्थिती कमी होईल त्यामुळे येथून x स्थिती वाढत जाईल त्यामुळे तो उजवीकडे जाईल पण y स्थिती कमी होईल त्यामुळे आपण खाली खाली येऊ आणि हे असे दिसेल ठीक आहे त्यामुळे हा बिंदू t0 असेल t1 वर आपली उंची शून्य असेल पण x महत्तम असेल आणि तो B वर अवलंबून असेल त्यामुळे हा B वर अवलंबून असेल आणि त्यानंतर या बिंदूपासून पुढे हे t1 असेल त्यामुळे t1 नंतर काय होईल मी थोडे रंग बदलतो तर t1 नंतर उंची निगेटिव्ह होईल आणि x कमी होऊन 0 होईल त्यामुळे हे असं असेल आणि या t2 क्षणाला उंची A असेल त्यामुळे ही उंची इथे A वर अवलंबून असेल आणि x0 असेल आणि या नंतर काय होईल y परत 0 होईल आणि x अधिकाधिक निगेटिव्ह होईल त्यामुळे आपण अशाप्रकारे पुढे जाऊ ठीक आहे त्यामुळे t3 बिंदू आहे आणि t3 नंतर x परत शून्य होईल आणि य अशाप्रकारे पॉझिटिव्ह होईल माझे रेखाटन फारसे चांगले नाही पण हे मुळात एखाद्या लंबवर्तुळ सारखे दिसेल आणि तुम्ही याला पडताळून पाहू शकता उदाहरणार्थ तुम्ही समीकरण लिहू शकता VyA2 VxB2 तुम्ही त्याला खात्रीने लिहू शकता तर त्यामुळे VyA काय आहे VyA आहे cos2 ωt आणि VxB आहे sin2 ωt आणि cos2 ωt sin2 ωt1 असेल तर हे लंबवर्तुळाचे समीकरण आहे बरोबर तर अशाप्रकारे तुम्ही खूप सारे पॅटर्न बनवू शकता आणि तुम्ही मोजू सुद्धा शकता उदाहरणार्थ या दोन अॅम्प्लीट्यूड चे गुणोत्तर ठीक आहे या लीसाजस पॅटर्न वरून तुम्ही ही दोन व्होल्टेज च्या अॅम्प्लीट्यूड चे गुणोत्तर काढू शकता उदाहरणार्थ या प्रकरणामध्ये हे अॅम्प्लीट्यूड आहे किंवा x ला लावलेल्या सिग्नल च्या दुप्पट अॅम्प्लीट्यूड म्हणजेच आडव्या प्लेट्स ला आणि हे उभ्या प्लेट्सला लावलेलं अॅम्प्लीट्यूड आहे तर या उंची आणि रुंदी वरून तुम्ही या दोन अॅम्प्लीट्यूड चे गुणोत्तर काढू शकता तुम्ही दोन फ्रिक्वेन्सी चे गुणोत्तर सुद्धा काढू शकता आता आपण फ्रिक्वेन्सी च्या गुणोत्तर बद्दल बोलू ठीक आहे तर आपण एक उदाहरण घेऊ समजा हे दुप्पट फ्रिक्वेन्सीला बदलणार आहे तर मी त्याला बनवतो त्यामुळे मी येथे 2ωt घेतो याचा अर्थ ते एक सायकल येथे पूर्ण करेल आणि दुसरी सायकल येथे पूर्ण करेल तर चला आता आपण पाहू हा आलेख कसा दिसेल कृपा करून तुम्ही स्वतः प्रयत्न करण्याअगोदर माझं उत्तर पाहू नका तर परत एकदा आपण t0 पासून सुरुवात करू t0 ला x आणि y दोन्ही स्थिती शून्य असतील त्यामुळे आपण इथे असू त्यानंतर तुम्ही पाहू शकता x स्थिती वाढत जाईल y सुद्धा या बिंदूपर्यंत वाढेल ठीक आहे तर आपण उजवीकडे जाऊ आणि वर पर्यंत कदाचित अशाप्रकारे मी दावा करत नाही ही सरळ रेषा असेल ठीक आहे ही सरळ रेषा असणार नाही पण आपल्याला माहित आहे इथून आपण उजवीकडे जाऊ वरती वरती आणि हा बिंदू ज्याला thalf म्हणू तर हा t0 आहे thalf येथे कुठेतरी असेल आणि thalf नंतर उंची कमी होईल परंतु x स्थिती वाढत वाढत जाईल याचा अर्थ ती उजवीकडे आणि खाली जाईल त्यामुळे इथे कुठेतरी येईल ठीक आहे तर हा t1 असेल त्यानंतर काय होईल आपण खाली खाली जाऊ आणि x स्थिती सुद्धा कमी होईल तर x स्थिती कमी होईल आणि आपण अशाप्रकारे खाली जाऊ त्यामुळे इथे आपल्याकडे हा बिंदू असेल त्याला t1 5 म्हणू 5 हा हा बिंदू आहे बरोबर त्यानंतर काय होईल y हा 0 कडे वाढत वाढत जाईल आणि x शुन्याकडे कमी कमी होत जाईल y वाढत वाढत जाऊन 0 होईल आणि x वाढत वाढत जाऊन 0 होईल तर हा बिंदू असेल t2 त्यामुळे पॅटर्न मुळात असा दिसेल मी तुम्हाला सांगितले आहे या रेषा सरळ असणार नाहीत त्यामुळे हे अशाप्रकारे जाईल ठीक आहे आणि त्यानंतर काय होईल त्यानंतर आपण डावीकडे वरती जाऊ त्यामुळे याला तुम्ही अशाप्रकारे सुरू ठेवू शकता तुम्ही पहाल हे अशा प्रकारे दिसेल त्यामुळे आपल्याकडे असा पॅटर्न असेल एका लुप सारखा आणि या पासून आपण फक्त निरीक्षण केले आहे ठीक आहे आता आपण या पॅटर्न वरून दोन फ्रिक्वेन्सी चे गुणोत्तर काढू शकतो समजा सुरुवातीला तुम्हाला माहित नाही की हे Vx आणि Vy चे स्वरूपं आहेत आपण गृहीत धरू शकतो आपण त्याला पाहू शकत नाही त्यामुळे आपण या पासुन सुरुवात करु आणि लिसाजस पॅटर्न वरून विचारू की फ्रिक्वेन्सी चे गुणोत्तर काय असेल तर मी तुम्हाला सांगतो ते कसं करावं लागेल समजा तुम्ही इथून सुरुवात केली आणि या लोकस ला ट्रान्सव्हर्सल करा त्यामुळे मी इथून सुरुवात करतो आणि संपूर्ण ट्रान्सव्हर्सल म्हणजे अशाप्रकारे येथून सुरुवात करा हा पहिला ट्रान्सव्हर्सल असेल येथून सुरुवात करा आणि हा पहिला आहे आणि अशा प्रकारे मी पुढे पुढे गेलो तुम्ही पाहू शकता उजवा 0 डावा 0 शून्य आणि अशाप्रकारे याचा अर्थ आडव्या सिग्नल Vx च्या एका सायकल मध्ये आणि y ला काय होईल वर 0 खाली 0 एक सायकल वर 0 खाली 0 दुसरी सायकल आणि पुन्हा एकदा एका संपूर्ण ट्रान्सव्हर्सल मध्ये वर 0 खाली 0 वर 0 खाली 0 दोन सायकल तर आपण पाहू शकतो Vx ची 1 सायकल Vy च्या दोन सायकल बरोबर आहे त्यामुळे आपण लिहू शकतो tx जो Vx चा कालावधी आहे तो Vy च्या कालावधीच्या दुप्पट आहे ठीक आहे यावरून तुम्ही लिहू शकता 1fx 2fy आता अॅम्प्लीट्यूड चे गुणोत्तर काय असेल तुम्ही पहा x सिग्नल चे अॅम्प्लीट्यूड किती आहे त्यामुळे x दिशेला मी एवढी हालचाल करत आहे त्यामुळे हे B च्या दोन पट आहे ठीक आहे आणि त्याच प्रमाणे y सिग्नल ची साखळी कशी बदलत आहे फक्त निरीक्षण करा y ची हालचाल फक्त एवढी असेल त्यामुळे हे 2 पट असेल त्यामुळे तुम्ही ऑसिलोस्कोप च्या पडद्यावरून हे मूल्य वाचू शकता ही उंची आणि ही रुंदी आणि त्यावरून तुम्ही 2B आणि B किंवा A आणि B यांचे गुणोत्तर काढू शकतो तर हे होतं लीसाजस पॅटर्न बद्दल प्रत्यक्षात ऑसिलोस्कोप हा खूप मनोरंजक भाग आहे आणि आपण खोलात जाऊन त्याच्या विविध पैलू बद्दल बोलू शकतो परंतु वेळेच्या कमतरतेमुळे आपण जास्त खोलात जाणार नाही आपण डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप बद्दल थोडक्यात बोलू आणि त्याचा एक महत्त्वाचा पैलू बघू आणि आपण हा ऑसिलोस्कोप चा भाग संपवू तर आपण डी एस ओ बद्दल थोडक्यात बोलू डी एस ओ कसा काम करतो एखाद्या डी एस ओ मध्ये कॅथोड रे ट्यूब नसते डी एस ओ मध्ये हे नसते तर मग त्यामध्ये काय असते डी एस ओ ढोबळमानाने अशाप्रकारे काम करतो समजा ही इनपुट वेळ आहे त्याला Vi म्हणा जर हि इनपुट वेव्हफॉर्म असेल तर डी एस ओ मध्ये काहीतरी असते ज्याला सॅम्पल अँड होल्ड सर्किट म्हणतात त्यानंतर त्यामध्ये एक डिजिटल व्होल्टमीटर असते किंवा अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्टर असते आणि त्यानंतर आपल्याकडे हा पडदा असतो सॅम्पल अँड होल्ड सर्किट म्हणजे काय कार्याच्या दृष्टीने बोलायला गेल्यास ते का स्विच सारखं कार्य करते त्यामुळे ते एका स्विच सारखा आहे हे ज्यामध्ये एक कॅपॅसिटर आहे त्यामुळे हा Vi आहे त्यानंतर आपल्याकडे स्विच आहे त्यानंतर कॅपॅसिटर C आहे त्यामुळे जेव्हा स्विच बंद असेल काय होईल तुम्हाला माहित आहे Vi कदापिही या बाजूला येऊ शकणार नाही आता आपण काय करू थोड्या वेळासाठी हा स्विच चालू करू त्यामुळे आपण त्याला लगेच बंद करू चालू करू बंद करू ठीक आहे त्यामुळे स्विच अशाप्रकारे चालू आहे जर मी अशाप्रकारे टायमिंग डायग्राम काढायचा प्रयत्न केला तर स्विच बंद आहे नंतर अचानक चालू होईल आणि नंतर बंद होईल ही व्होल्टेज वेव्हफॉर्म नाही तर अशाप्रकारे जर हे हाय असेल स्विच चालू असतो आणि जर हे 0 असेल तर स्विच बंद असतो त्यामुळे हे वेळेसोबत बदलेल आपण त्याला काही वेळासाठी चालू करू आणि नंतर बंद करू त्यानंतर काय होईल अल्पकाळासाठी जेव्हा तुम्ही हा स्विच चालू कराल हे कॅपॅसिटर Vi व्होल्टेज ला चार्ज होईल Vi हा t0 ला किती असेल t0 काय आहे तो असा वेळ आहे जेव्हा तुम्ही स्विच चालू करता तर हा क्षण t0 आहे जर t0 ला तुम्ही स्विच चालू करत असाल जर जे काही मूल्य असेल पण इथे मी Vi लिहतो तर हे वेळेसोबत बदलत आहे हा व्होल्टेज बदलत आहे परंतु ज्या क्षणी t0 ला आपण ते स्विच चालू केले त्या क्षणी Vi चे मूल्य जे असेल ते येथून येथे जाईल ठीक आहे आणि कॅपॅसिटर त्या व्होल्टेज ला चार्ज होईल आता त्यानंतर तुम्ही त्याला बंद करा आणि एकदा तुम्ही त्याला बंद केलं की कॅपॅसिटर त्याच व्होल्टेज ला चार्ज राहील तो जास्त डिस्चार्ज होणार नाही आणि त्यामुळे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे हे एडीसी इत्यादी असेल एडीसी काय आहे हे मुळात एक व्होल्टेज मोजणारं सर्किट आहे ठीक आहे त्यामुळे मुळात हे एक व्होल्टेज मोजणारं सर्किट आहे हे Vi चे मूल्य मोजेल ठीक आहे आणि त्यानंतर हे डिजिटल स्वरूपामध्ये संगणकाला पाठवेल मूलतः एका डी एस ओ च्या आत मध्ये आकडेमोड करणारी यंत्रणा असते त्यामुळे ते Vi चे मोजलेले मूल्य या संगणकाकडे पाठवते आणि त्यानंतर संगणक ते मूल्य पडद्यावर वर एका वेव्हफॉर्म च्या स्वरूपात दाखवते ठीक आहे त्यानंतर काय होईल मी हा स्विच बंद करेल काही काळानंतर समजा τ त्यामुळे हा बिंदू t0τ असेल इथे मी हा स्विच परत बंद करेल माफ करा चालू करेल लगेच त्याला बंद करेल तर त्यानंतर काय होईल जसा तुम्ही t0τ या क्षणाला स्विच पुन्हा चालू कराल हा व्होल्टेज बदलत राहील आणि तुम्ही परत t0τ ला हा स्विच परत चालू कराल त्यानंतर हा व्होल्टेज कॅपॅसिटर ला येईल आणी या कॅपॅसिटर व्होल्टेज चे मूल्य या क्षणाला एका नवीन मूल्य Vit0τ ला बदलेल ठीक आहे आणि हे परत एकदा या एडीसी द्वारे मोजले जाईल हा एडीसी हे मूल्य संगणकाकडे पाठवेल आणि संगणक एक आलेख काढेल हे मूल्य घेऊन जसे की Vi व्होल्टेज त्यानंतर आपल्याला अशाप्रकारे Vit0τ व्होल्टेज मिळेल आणि आपण याची पुनरावृत्ती करत राहू τ या कालावधीच्या फरकाने तर या t02τ क्षणाला आपण स्विच चालू करु Vit02τ व्होल्टेज t02τ क्षणाला आहे तो इथे येईल आणि तो व्होल्टेज एडीसी द्वारे मोजला जाईल आणि तो संगणकाकडे जाईल अशाप्रकारे आपल्याकडे Vit0nτ असेल सामान्यपणे n 1 2 3 4 इत्यादी असेल आणि हे व्होल्टेज संगणकाकडे उपलब्ध असतील आता संगणक काय करेल ते पडद्यावर अशाप्रकारे एक आलेख काढेल तर कालावधीच्या अक्षवर t0 ला मोजला जाणारा व्होल्टेज Vi असेल त्यामुळे तो येथे एक बिंदू काढेल समजा हा व्होल्टेज चा अक्ष आहे हा एक बिंदू काढेल त्याचे मूल्य असेल Vi त्यानंतर हा एडीसी संगणकाला सांगेल व्होल्टेज चे मूल्य t0τ या क्षणाला एवढे आहे त्यामुळे t0τ या क्षणाला Vit0τ हे मूल्य येथे प्रदर्शित होईल त्याचप्रमाणे त्यानंतर t02τ या क्षणाला अजून दुसरे मुल्य त्याला Vit02τ म्हणा एका बिंदू सारखे दर्शविले जाईल जर संगणकाला वाटले तर तो हे बिंदू जोडून तुम्हाला बिंदू चा संच देण्याऐवजी एक गुळगुळीत आलेख देईल नंतर तुम्ही पाहू शकता ही वेव्हफॉर्म आहे आणि व्होल्टेज कशा प्रकारे बदलत आहे अशाप्रकारे हे काम करेल ते मुळात वेगवेगळ्या क्षणाला व्होल्टेज मोजेल आणि या बिंदूंना जोडून आलेख तयार करेल आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना जोडून एक गुळगुळीत आलेख तयार करू शकता तर अशाप्रकारे हे काम करेल डी एस ओ कसा काम करतो त्यामुळे आता Vi ला साईन वेव्ह घेतो समजा हा Vi आहे आपण याला τ म्हणू τ हा सॅम्पलिंग कालावधी आहे आणि 1τ ला सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी म्हणतात कारण आपण त्या फ्रिक्वेन्सी ला इनपुट व्होल्टेज चे सॅम्पल घेतो त्यामुळे आपण नेहमीच इनपुट व्होल्टेज मोजणार नाही तुम्हाला माहित आहे हे स्विच नेहमीच चालू असणार नाही त्यामुळे आपण हा व्होल्टेज नेहमीच पाहू शकणार नाही आपण हा व्होल्टेज तेव्हाच पाहू शकतो जेव्हा हा स्विच चालू असेल त्यामुळे तुम्ही हे सॅम्पल घेत आहात ठीक आहे आपण त्याला ह्यामुळेच नेहमीच मोजणार नाही याला सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी असे म्हणतात या फ्रिक्वेन्सी ला आपण व्होल्टेज मोजत आहोत आणि या फ्रिक्वेन्सी च्या उलट सॅम्पलिंग वेळ किंवा कालावधी असतो आता इथे कालावधीच्या अक्षावर मी काही बिंदू घेतो जिथे मी सॅम्पल घेणार आहे समजा मी हे सॅम्पल या t0 क्षणाला घेतो त्यानंतर या क्षणाला सॅम्पल घेतो याचा अर्थ मी या क्षणाला स्विच चालू करेल ठीक आहे स्विच इथे चालू होईल आणि नंतर इथे बंद होईल इथे चालू होईल आणि परत इथे बंद होईल त्यामुळे हे क्षण दाखविलेले आहेत जिथे मी सॅम्पल घेईल आणि हा फरक असेल हा τ असेल जो सॅम्पलिंग वेळ किंवा कालावधी आहे 1τ ही असेल सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी जर तसं असेल तर आपण हा व्होल्टेज फक्त याच क्षणाला मोजू आणि माझे मोजमापन मला सांगेल की t0 ला हा व्होल्टेज आहे त्यामुळे जो व्होल्टेज इथे मोजायचा आहे तो शून्य आहे नंतर tτ ला व्होल्टेज जेवढा असेल तो मोजला जाईल ठीक आहे इथे मोजलेला व्होल्टेज एवढा असेल इथे मोजलेला व्होल्टेज एवढा असेल ठीक आहे हिरवा भाग इनपुट व्होल्टेज आहे कंटीन्यूअस टाईम का कारण हा वेळेच्या सगळ्या मूल्यासाठी सतत अस्तित्वात असतो पण हा बिंदूंचा संच आहे याला आपण डिस्क्रिट टाईम सिग्नल म्हणतो हा एक डिस्क्रिट टाइम सिग्नल असेल कारण या पद्धतीमध्ये आपण मोजमाप काही ठराविक बिंदूंनाच घेणार आहोत आपल्याला माहीत नाही आपण मोजणार नाही या क्षणी व्होल्टेज किती आहे त्यामुळे आपल्याकडे मूल्य फक्त इथे अशाप्रकारेच राहतील त्यामुळे संगणक फक्त याच बिंदूंना रेखाटेल ते एकदम गुळगुळीत आलेख काढू शकणार नाही जरी त्याने या बिंदूंना जोडायचा प्रयत्न केला तरी ते त्याला एका सरळ रेषेमध्ये जोडेल अशाप्रकारे तर ते या बिंदूंना सरळ रेषेने जोडेल त्यामुळे आपल्याला दोन सॅम्पल मधला अचूक व्होल्टेज मिळणार नाही त्यामुळे जे मोजमापन आपण करणार आहोत ते कॅथोड रे ट्यूब ऑसिलोस्कोप प्रमाणे गुळगुळीत असणार नाही कॅथोड रे ट्यूब ऑसिलोस्कोप ला सुद्धा काही उणिवा आहेत जसे की बँडविड्थ ची कमतरता याबद्दल आपण अजून पर्यंत बोललेलो नाही पण त्याला आपण बाजूला ठेवू कशाही प्रकारे एवढे स्पष्ट आहे की डिस्क्रिट डिजिटल ऑसिलोस्कोप मला सतत मोजमापं देऊ शकत नाही हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मोजलेले मूल्य फक्त वेळे सोबतच डिस्क्रिट नाही जर ते मोजलेल्या मूल्य सोबत सुद्धा डिस्क्रिट आहे मला म्हणायचं आहे की हे एक एडीसी आहे जे व्होल्टेज मोजत आहे आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा हा आपला एडीसी व्होल्टेज मोजत असतो तेव्हा तो त्याला डिस्क्रिट बनवतो किंवा किंवा व्होल्टेज ला छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित करतो बरोबर उदाहरणार्थ समजण्यासाठी सोपं जावं म्हणून मी एक 4 बिट एडीसी घेतो आणि जर या बाजूला मी एक स्क्वेअर वेव्ह लावली ज्याचं अॅम्प्लीट्यूड समजा ±8 व्होल्ट आहे तर हे 8 व्होल्ट आहे इथे 8 व्होल्ट आहे हे 4 बिट एडीसी आहे त्यामुळे ते तुम्हाला फक्त 16 वेगवेगळे आऊटपुट देऊ शकते आणि शक्यतो ते शून्याला 8 व्होल्ट म्हणू शकते शक्यतो याला 0000 मध्ये परावर्तित करेल आणि नंतर 7 व्होल्ट 0001 मध्ये परावर्तित होईल 6 व्होल्ट 0010 मध्ये परावर्तित होईल आणि अशाप्रकारे ठीक आहे त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये 15 जोडले तर मला वाटते 7 व्होल्ट 1111 या स्तरावर परावर्तित होईल त्यामुळे तुम्ही हे 7कडून येणारं आउटपुट गुळगुळीत बनवू शकत नाही त्यामुळे काय होईल असा प्रकार घडेल मी याला काही क्षणांमध्ये संपवतो ठीक आहे तर हा डिस्क्रिट सिग्नल आहे जो एडीसी च्या अगोदर आपल्याकडे आहे ठीक आहे आणि एडीसी त्याला परत काही मान्य स्तरामध्ये क्वांटाईझ करेल मी याला थोडं मोठं करतो समजा ही Vi आहे ठीक आहे एडीसी तुम्हाला फक्त काही स्तर देऊ शकते जसे की 0 2 3 4 5 6 7 आणि पुढे तर त्यामुळे हे मूल्य याला मी वेगळा रंग देतो हे मूल्य 0 दर्शवेल त्यामुळे हे 0000 दर्शविले जाईल ठीक आहे 1 2 3 4 5 6 7 8 इत्यादी हे स्तर आहेत आणि हे मूल्य जवळच्या पूर्ण संख्येला अंदाजित केले जाईल त्यामुळे ते थोडे फार कमी होऊ शकते जी मूल्य येथे आपल्याकडे आहे ते शक्यतो 1 2 3 1 2 3 असू शकतात त्यामुळे 0011 हा बिंदू 4 मध्ये परावर्तित होईल त्यामुळे जे मूल्य आपल्याकडे इथे राहील ते असेल 0100 आणि पुढे यामुळे तुमच्याकडे अजून अंदाजित मूल्य येतील या क्षणी खरे मूल्य शक्यतो 3 2 व्होल्ट असेल परंतु एडीसी मला फक्त 3 व्होल्ट दाखवेल सामान्यतः मी येथे 4 बिट एडीसी गृहीत धरत आहे ते अर्थातच 4 बिट फारसा चांगला आकडा नाही आणि एका चांगल्या ऑसिलोस्कोप मध्ये चार पेक्षा जास्त बिट असतात त्यामुळे अॅप्रॉक्सीमेशन खूप कमी असेल त्यामुळे ही स्थिती असेल अॅप्रॉक्सीमेशन कितीही कमी असो किंवा तिथे काहीतरी एरर असेल ठीक आहे त्यामुळे डिजिटल ऑसिलोस्कोप बाबत तुम्हाला या गोष्टी माहीत असायला हव्या क्रमांक 1 व्होल्टेज फक्त ठराविक डिस्क्रिट अंतराळा नंतरच मोजला जाईल आणि क्रमांक 2 एडीसी च्या वापरामुळे मोजमापनामध्ये काहीतरी क्वांटाईझेशन एरर राहील आपल्याला अचूक मोजमापन मिळणार नाही हे शेवटचं महत्त्वाचं वाक्य आहे समजा माझ्याकडे एक सिग्नल Vi आहे जो असा दिसतो आणि समजा मी त्याला इनपुट सिग्नल च्या तुलनेत एका कमी फ्रिक्वेन्सी ला सॅम्पलिंग करत आहे तर मी येथे एक सॅम्पल चे सॅम्पलिंग करत आहे आणि त्यानंतर समजा मी दुसरे सॅम्पल थोड्या जास्त अंतरावर सॅम्पलिंग करत आहे समजा इथे आणि त्यानंतर अजून एक सॅम्पल इथे आणि अशाप्रकारे तर माझे मोजलेले मूल्य किती असेल तर माझे मोजलेले बिंदू हे असतील त्यानंतर पुढचे बिंदू इथे असतील त्यानंतर पुढचा बिंदू येथे असेल अशाप्रकारे पुढे पुढे त्यामुळे ऑसिलोस्कोप फक्त हेच बिंदू दाखवेल ते मध्यंतरी चा भाग दर्शविणार नाही आणि जर ऑसिलोस्कोप हे बिंदू सरळ रेषेने जोडत असेल तर तुम्हाला माहित आहे हे कुठल्याही प्रकारे मूळ सिग्नल सारखे दिसणार नाही हे असं घडलं कारण सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी इनपुट फ्रिक्वेन्सी च्या तुलनेत खूप कमी आहे आणि एक थेरम आहे ज्याला म्हणतात नायक्वीस्ट सॅम्पलिंग थेरम जो सांगतो सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी इनपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा दुप्पट असायला हवी आणि तो सांगतो जर तुम्ही सिग्नल ला इनपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ने सॅम्पलिंग केले तर तुम्हाला इनपुट सिग्नल चा योग्य आकार मिळेल तर मी तुम्हाला पटकन ते प्रात्यक्षिक करून दाखवतो तर हा निळा आलेख इनपुट सिग्नल आहे आणि आता मी त्याला इनपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा चार पट जास्त फ्रिक्वेन्सी ने सॅम्पल करतो तर हा इनपुट चा कालावधी आहे त्यामुळे मी प्रत्येक कालावधीमध्ये असे 4 सॅम्पल घेईल एक सॅम्पल येथे नंतर पुढचे सॅम्पल इथे पुढचे सॅम्पल इथे पुढचे सॅम्पल इथे 1 2 3 4 एका कालावधीमध्ये आणि नंतर पुढच्या कालावधीमध्ये अजून चार सॅम्पल 1 2 3 अशा प्रकारे 1 2 3 4 एका सायकल मध्ये आणि त्यानंतर दुसरे 1 2 आणि अशा प्रकारे तर पॅटर्न कसा दिसेल हा पहिला बिंदू आहे हा दुसरा हा तिसरा अजून दुसरा तुम्ही फक्त हे बिंदू जोडत जा आता जर तुम्ही हे बिंदू जोडले तर तुम्हाला इनपुट सिग्नल चे एक चांगले अॅप्रॉक्सीमेशन मिळेल ठीक आहे इथे सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी इनपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा चार पट आहे नायक्वीस्ट सॅम्पलिंग थेरम नुसार सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी कमीत कमी दोन पट असायला हवी सामान्यतः चांगल्या ऑसिलोस्कोप मध्ये सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी ही इनपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा दुप्पट पेक्षा अधिक असते त्यामुळे हे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अचूक वेव्हफार्म मिळणार नाही